इंजीनियरिंग ड्रॉईंग अँड कॉम्प्यूटर ग्राफिक्स आपण मॉड्यूल क्रमांक 2 लेक्चर क्रमांक 17 मध्ये आहोत आपण कोनिक सेक्शन बद्दल शिकत आहोत या मॉड्यूलमध्ये आपण लंबवर्तुळ आणि पॅराबोला कसे बनवायचे हे आधीच शिकलो आहे आजच्या वर्गात आपण हायपरबोला कसे बनवायचे याबद्दल शिकू हायपरबोला तयार करण्यासाठी दोन पद्धती बर्याच लोकप्रिय आहेत एक फोकस डायरेक्ट्रिक्स पद्धत आहे तर दुसरी आयत पद्धत आहे आणि आपण फोकस डायरेक्ट्रिक्स पद्धतीबद्दल शिकणार आहोत फोकस डायरेक्ट्रिक्स पद्धत आठवण्याकरता या निर्देशिकेपासून काही अंतरावर डायरेक्ट्रिक्स आणि फोकस आहे आणि जेव्हा इससेन्ट्रिसिटी 1 पेक्षा जास्त असेल उदाहरणार्थ जसे की 2 इससेन्ट्रिसिटी येथे हायपरबोला बनविला जातो या इससेन्ट्रिसिटीची मूळ व्याख्या ही आहे की जर आपण त्या वक्र हायपरबोलावरील कोणत्याही बिंदूचे मोजमाप केले तर ते बिंदू ते डायरेक्ट्रिक्सपर्यंत अंतर समान असते उदाहरणार्थ जर इससेन्ट्रिसिटी 2 असेल तर आपण हा बिंदू P निवडू या बिंदूकडे आणि तेथून डायरेक्टिक्स मध्ये समान गुणोत्तर 2 असते मग तो बिंदू किंवा हा किंवा कोणताही बिंदू असेल हे तत्व वापरुन आपण हायपरबोला बनवणार आहोत तर फोकस डायरेक्ट्रिक्स पद्धतीने या हायपरबोलाच्या निर्मितीनंतर आपण या वक्राच्या शेवटी पोहचू ते कसे बनवायचे हे आपण क्रमाक्रमाने करू पहिली गोष्ट म्हणजे डायरेक्ट्रिक्स ABआणि अक्ष CC' काढा प्रथम आपल्याला AB आणि CC' काढायचे आहे एकदा पूर्ण झाल्यावर CC' वर फोकस पॉईंट F चिन्हांकित करा तर आपल्याला अशा प्रकारे कुठेतरी F चिन्हांकित करावे लागेल की C ते F आधीच 50 मिमी दिले गेले आहेत त्या 50 मिमीने ते स्थानांकित करू एकदा ते पूर्ण झाल्यावर CF ला 5 समान भागांमध्ये विभाजित करा इससेन्ट्रिसिटी 2 असलेला हाइपरबोला आपण बनवणार आहोत तर प्रथम आपण या C ते F ला 5 समान भागांमध्ये अशा प्रकारे विभाजित करा की आपण इससेन्ट्रिसिटी 3 बाय 2 1 5 तयार करू तर एकदा ते 5 समान भागांमध्ये विभागले गेले तर दोन भागांचे स्थानावर V बिंदू स्थानांकित करा तरC ते V हे 2 युनिट्स आहेत आणि V ते F हे 3 युनिट्स आहेत अशा प्रकारे आपण हा संपूर्ण C ते F समान भागांमध्ये विभाजित करतो एकदा ते पूर्ण झाल्यावर आपण V बिंदूमधून जाणाऱ्या VFच्या बरोबरीने VG लंब काढू तर V बिंदूपासून अशा प्रकारे लंब रेषा काढा जेणेकरून V ते F जे काही अंतर असेल ते V ते G समान अंतर असेल त्यानंतर त्या मार्गाने G आणि C जोडून घ्या VC' वर काही बिंदू 1 2 3 चिन्हांकित करा तर V बिंदू ज्ञात आहे CC' बिंदू ज्ञात आहे तर आपण अनेक भागामध्ये विभाग करणार आहोत हे अनियंत्रित बिंदू आहेत आणि त्या बिंदूमधून त्या मार्गावर उभ्या रेषा लंब रेषा काढा या रेषा विस्तारित रेषा CG ला 1 2 3 4 आणि इतर बिंदूंवर छेदतील तर हे 1 स्थानांकित करा तर हे कोठे प्रतिच्छेदन करत आहे ते 1 1 2 2 3 3 4 4 आहे आता प्रथम 1 1 मोजा आणि फोकल पॉईंट पासून 1 1 चे अंतर वापरून कंस बनवा त्याचप्रमाणे फोकल पॉईंट वरून 2 2 ची कंस बनवा त्याचप्रमाणे फोकस पॉईंट वरुन 3 3 ची कंस बनवा एकदा ते पूर्ण झाल्यावर आपण या बिंदूमधून जात असताना V मध्ये जोडण्याचा स्थितीत असू जेणेकरुन आपण हाइपरबोला तयार करू शकू हे आपण आपल्या पत्रकावर क्रमाक्रमाने करू प्रथम आपण AB रेषा काढा आणि नंतर CC' काढा आता आपण डायरेक्ट्रिक्स AB' बनवू A B चिन्हांकित करा आणि मधल्या रेषेच्या आडव्या लंबमध्ये आपण CC' बनवू त्याला CC' कॉल करू हा बिंदू C आहे कुठेतरी C आहे म्हणून आपण केलेल्या दोन रेषा लंब आहेत आता CC' वर F चिन्हांकित करा जेणेकरून CF 50 मिमीच्या समान असेल तर शीटवर कुठेतरी 50 मि शोधा तर त्यास फोकस पॉईंट म्हणून चिन्हांकित करा एकदा ते पूर्ण झाले की ते 5 समान भागामध्ये विभाजित करा तर 5 समान भाग प्रथम द्वितीय तृतीय चौथे पाचवे तर दुसर्या बिंदूला V शोधून काढा कारण 1 5 गुणोत्तर किंवा 3 बाय 2 गुणोत्तर आपण तयार करणार आहोत वक्र वरील बिंदूकडे V वर 3 युनिट आणि V ते डायरेक्ट्रिक्स 2 युनिट आहेत तर 3 बाय 2 युनिट आपण ती बनवणार आहोत एकदा V पूर्ण झाल्यावर आपण लंब रेषा काढा पुढे जाऊ तर ही लंब रेषा तयार करण्याच्या स्थितीत आहोत आता VF हे VG च्या बरोबरीचे आहे ही रेषा आहे आता V आणि G मध्ये जोडूया C ते G पर्यंत पुन्हा कॉन्स्ट्रुकशन लाइन वाढवा दोन्ही बाजूंनी ती बांधू शकते एकदा ते पूर्ण झाल्यावर आपल्याला VC' वर काही बिंदू 1 2 3 स्थानांकित करावे लागतील तर आपण येथे कुठेतरी काही बिंदू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 चिन्हांकित करू या आपण ते शोधणार आहोत अशा प्रकारे आपला रोलर स्केल वापरून आपण चिन्हांकित करण्याच्या स्थितीत असू आणखी काही रेषा काढा हे नेहमी आडवे असल्याचे सुनिश्चित करा तर आपण अजून कितीतरी रेषा काढण्याच्या स्थितीत असू एकदा ते पूर्ण केल्यावर आपल्याला ही लांबी उभ्या लांबी जिथे ते छेदणार आहेत त्या स्थानांतरित कराव्यात हे निवडा हे छेदनबिंदू 1 2 3 4 आणि 5 आणि 6 चिन्हांकित करू तरीही 7 वां 7 बनवणार आहेत आता हे लांबी फोकल बिंदूवरुन छेदतील अशा ठिकाणी पाठवा नंतर प्रतिच्छेदन बिंदू 1 शोधा एकदा पूर्ण झाल्यावर हा बिंदू दुसर्या बिंदूवर दुसरा बिंदू येथे आणि नंतर तिसरा बिंदू इत्यादीकडे हस्तांतरित करा त्याचप्रमाणे यातून बिंदू 6 त्यास छेदतील अशाप्रकारे आपण हे सर्व बिंदू तयार करीत आहोत आता या बिंदूंमध्ये जोडूया हाइपरबोला हा वक्रता आणि इथून उतार देखील वेगाने बदलत आहे तर बरेच अधिक बिंदूं घेऊन आपल्याकडे तेथे एक गुळगुळीत वक्र असेल तर आपण गुळगुळीत वक्रद्वारे या बिंदूंमध्ये जोडून घेऊ अशाप्रकारे आपण त्या वक्रांचा काही भाग तयार करतो त्याला हाइपरबोला म्हणूया या समान लांबी रेषांना खाली वाढविण्याची बांधकाम स्थितीत असेल उदाहरणार्थ आपण हे निवडू आणि त्याच प्रकारे ही रेषा निवडू या लांबीला उभ्या अक्षांवर स्थानांतरित करा सममितीमुळे आपण या लांबी स्थानांतरित करण्याच्या स्थितीत असू अन्यथा फोकल बिंदूपासून पुन्हा आपल्याला अशा प्रकारच्या लांबी बनवाव्या लागतील आणि त्या स्थानांतरित कराव्या लागतील त्याचप्रमाणे या रेषा देखील 1 वरून वाढवा रोलर स्केल वापरा अशा प्रकारच्या लांबी तयार करा एकदा ते पूर्ण झाल्यावर आपण त्या मार्गाने जोडण्याचा स्थितीत येऊ अशाप्रकारे आपण हाइपरबोला बनवतो आतापर्यंत आपण लंबवर्तुळ पॅराबोला आणि हायपरबोला सारख्या अतिशय मनोरंजक वक्रांवर नजर टाकली आहे हे शंकूपासून तयार केलेले वक्र आहेत आणि आपण त्यांना सहसा कॉनिक सेकशन म्हणतो आणि आता आपण यांत्रिकी अभियांत्रिकीमध्ये वापरल्या जाणार्या विशेष वक्रांकडे पाहणार आहोत हे सायक्लॉईड्स स्पायरल्स इन्व्हॉलूट्स आणि हेलिक्स आहेत प्रथम एक सायक्लॉईड्स आहे तर जर आपण एखादा वर्तुळ घेत असाल तर उदाहरणार्थ आपण एखादे वर्तुळ निवडूया प्रथम बिंदू P सारखे शोधू जे खाली स्पर्श करेल आणि जर वर्तुळ एका सपाट आडव्या बेसवर गुंडाळत असेल जर ते या अचूक आडव्या बेसवर फिरत असेल आणि हे P पॉइंट कधीच घसरत नसेल तर या P बिंदूची हालचाल वर्तुळाच्या रूपात जी काही वक्र ट्रॅक करते त्यास आपण सायक्लोइड असे म्हणतो उदाहरणार्थ हा P पॉइंट पुढची वेळेत झटपट तिकडे कुठेतरी पोचतो आणि हे संपूर्ण वर्तुळ फिरते जर आपण त्या बिंदू P वर पेन्सिल किंवा पेन ट्रॅक करत किंवा ठेवत असाल तर आपल्याला जे काही ट्रॅक मिळणार आहे तेच आपण सायक्लोईड म्हणतो आणि गणिताच्या स्तरावर x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट एक पॅरामीट्रिक स्वरूपात दर्शविला जाईल x हे a t वजा sin t च्या गुणाकाराच्या बरोबरीचे आहे जेथे t हा वेळ किंवा पॅरामीट्रिक भिन्नता आहे त्याचप्रमाणे y हेa 1 वजा cos t गुणाकाराच्या बरोबरीचे आहे तर या X कोऑर्डिनेट y कोऑर्डिनेट काय आहे या पॅरामीट्रिक समीकरणावरून आपण मिळणार आहोत यालाच आपण सायक्लॉइड म्हणतो स्पायरल्स तर ते मध्यभागी कुठेतरी सुरू होतात त्या दृष्टीने आर्किमेडीयन स्पायरल्स बरेच लोकप्रिय आहेत कोन वाढत असताना त्रिज्या वाढते तेव्हा त्यांची सुरूवात होते म्हणून आपण 0 ° पासून 10 20 30 आणि 360 वर सुरू असताना हळूहळू त्रिज्याही वाढत जाईल आपण हे वक्र कसे हलवित आहोत त्रिज्या वाढेल किंवा कमी होऊ शकते जर आपण बाहेर जात आहोत तर त्रिज्या वाढेल आपण आत जात असेल तर त्रिज्या कमी होते या प्रकारच्या गोष्टींना स्पायरल्स म्हणतात आणि स्पायरल्स साठी पॅरामीट्रिक फॉर्म r a थिटा च्या समान आहे जसजसे थिटा वाढत जाईल तसतसे r देखील वाढते सकारात्मक निश्चित मूल्यासाठी आणि नकारात्मक निश्चिततेसाठी थिटा वाढत जातो तसतसे r कमी होतो विशेष वक्रच्या इतर स्वरूपाला इन्व्हॉलूट्स म्हणतात जर आपण सिलेंडरभोवती धागा किंवा दोरी वळवत असाल तर आपण निश्चित लांबीची दोरी घेऊ सिलिंडरच्या एका बाजूला बांधून आता सिलिंडर फिरवा दोरीची लांबी सतत वर्तुळ किंवा सिलेंडरचा गुंडाळत असण्याचा प्रयत्न करते आणि आपण जी लांबी पाहत आहोत त्या लांबीची लांबी सतत कमी होते या दोरीच्या एका टोकाने जो वक्र ट्रॅक बनवला आहे त्याला इन्व्हॉलूट्स म्हणतात उदाहरणार्थ हे सिलेंडर आहे आपण हे दोन आयामांमधील सिलेंडर वर्तुळ आहे हे समजू या आणि हा दोरा आहे ज्यास आपण तेथे बांधला आहे आता हे सिलिंडर फिरवा म्हणजे दोरी वळविला जाईल जेणेकरून बिंदू P हा विशिष्ट मार्गावर जाईल हळूहळू सिलेंडरच्या शेवटी असलेल्या दोरीच्या बिंदूपासून त्यामधील अंतर कमी होते आणि त्यास इन्व्हॉलूट्स वक्र म्हणतात पुढचा एक हेलिक्स आहेत तर उदाहरणार्थ येथे एक बिंदू जो गोलाकार स्वरूपात जातो परंतु त्यास अक्षीय गती देखील असते जेणेकरून ती वरच्या दिशेने चढतो थोडक्यात कोकच्या बाटल्यांमध्ये किंवा कदाचित वॉटर बीकर्समध्ये लहान आकाराचे हवाई फुगे जेव्हा ते वाढतात तेव्हा ते या प्रकारचे आवर्त बनवतात तर हे एक गोल आहे जे अक्षीय दिशेने जाण्याचा प्रयत्न करीत आहे अशा प्रकारच्या गोष्टींना हेलिक्स म्हणतात उदाहरणार्थ जर आपण पेन उघडला तर त्यात एक स्प्रिंग आढळते या स्प्रिंग्समध्ये त्रिज्या नेहमीच स्थिर असतात आणि ते अक्षीय दिशेने सतत वाढत असतात त्या अक्षीय दिशेने जातात अशा प्रकारच्या गोष्टीला आपण हेलिक्स म्हणतो स्पायरल्स मध्ये त्रिज्या सतत वाढत किंवा कमी होत आहे हेलिक्ससाठी ही त्रिज्या जवळजवळ स्थिर आहे परंतु अक्षीय दिशानिर्देश झेड अक्षाला वाढत जाते पुढील वर्गात आपण सायक्लॉईड्स स्पायरल्स इनव्हल्यूट्स आणि हेलिक्स सारख्या विशेष वक्रांची रचना कशी तयार करावी याबद्दल शिकू पुढच्या वर्गात भेटू धन्यवाद